आपण आतापर्यंत विविध प्रात्यक्षिक प्रयोगांची चर्चा केली आहे त्या द्वारे आपण पाहिले आहे की आपण एखादा लाईट चालू किंवा बंद कसा करू शकतो एलईडी चमकवू शकतो कस बर्याच गोष्टींवर अवलंबून आपण हे बंद देखील करू शकतो असे बरेच सेन्सर आहेत ज्याचा उपयोग करून आपण बाह्य जगाकडून काही पॅरामीटर्स वाचू शकतो आणि अॅक्ट्युएटर आणि आउटपुट डिव्हाइस वापरुन आपण बाह्य जगा कडे काही डेटा आउटपुट करू शकतो या व्याख्यानात आपण कंट्रोल सिस्टम्स बद्दल थोडक्यात बघणार आहोत आपण कंट्रोल सिस्टम विषयीची मूलभूत कल्पना आणि एम्बेडेड सिस्टम डिझाइनच्या संदर्भात हे का महत्त्वाचे आहे ह्याच्या बद्दल चर्चा करू या लेक्चरमध्ये आपण विशेषत क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आणि ऑन ऑफ कंट्रोल आणि पीआयडी कंट्रोल सारख्या विविध प्रकारच्या कंट्रोलिंग मेकेंनिझमबद्दल चर्चा करणार आहोत समजा मी एका मायक्रोकंट्रोलरने हीटरला इंटरफेस केले आहे मला गरम वाटत असल्यास मी ते बंद करणार मला पुन्हा थंड वाटत असल्यास मी ते चालू करणार मी पुन्हा चालू करणार पण समजा मला ही प्रक्रिया स्वयंचलित करायची आहे मी माझ्या सिस्टमची रचना अशा प्रकारे करू इच्छित आहे की जेव्हा जेव्हा तापमान एका विशिष्ट स्तरापेक्षा खाली येईल समजा आपण 25 डिग्री सेंटी ग्रेड धरले तेंव्हा हे हीटर सुरु होइल आणि जर तापमान एका विशिष्ट स्तरापेक्षा वरचे असेल तर हीटर बंद होइल पण ह्या यंत्रणेसाठी एक फीडबैक त्या ठिकाणी पाहिजे मला केवळ माझ्या हीटरवर नियंत्रण ठेवायचे नाही आहे तर सध्याच्या तपमानाचे मूल्य देखील वाचता यायला हवे तापमान कमी किंवा जास्त आहे की नाही हे आपोआप मला कळले पाहिजे हीच क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टमची कल्पना आहे मी सांगितल्या सारख्या अश्या बऱ्याच एम्बेडेड सिस्टम्स च्या ऍप्लिकेशन्स आहेत मी उदाहरणात तापमान आर्द्रता म्हणून काही मापदंड घेतले ते काहीही असू शकते आपण sense केलेल्या मूल्यावर अवलंबून आपण सुधारात्मक कारवाई करू शकता ते अक्सेप्टबल मर्यादेत टिकवून ठेवायला समजा तपमानासाठी आपण असे म्हणू की माझी स्वीकार्य मर्यादा 25 ते 27 डिग्री सेल्सिअस आहे जर आपल्यास तापमान खाली येत असल्याचे आढळले तर आपण हीटर चालू केले पाहिजे जर आपल्याला असे आढळले की तापमान त्याच्या वर जात आहे तर वातानुकूलन यंत्रणा असेल तर आपण ते चालू केले पाहिजे मी सांगत असलेल्या संवेदना आणि अभिप्रायांची ही कल्पना आहे अश्या बऱ्याच ऍप्लिकेशन्स चा आपण विचार करू शकता खोलीचे तापमान किंवा ओव्हन मोटरची गती इत्यादी ही नियंत्रण प्रणालीची उदाहरणे आहेत control systems एकतर ओपन लूप किंवा क्लोज्ड लूप असू शकतात ओपन लूप म्हणजे कोणतीही feedback यंत्रणा नाही जसे की आपण केवळ हीटर चालू किंवा बंद करणार परंतु आपण तपमानाचे मूल्य वाचणार नाही परंतु क्लोज्ड लूप मध्ये आपण केवळ नियंत्रित करत नाही तर एक feedback यंत्रणा देखील असते स्वाभाविकच हे अधिक परिष्कृत आहे कारण प्रतिसादावर आधारित आपण काही सुधारात्मक सिग्नल पाठवू शकतो जस येथे या श्रेणीतील तापमान राखण्यासाठी आपल्याला त्यानुसार हीटर नियंत्रण पाठवावे लागेल हीच ह्यातील मूलभूत कल्पना आहे आता आपण एक टिपिकल क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टमची आकृती पाहू या चित्रात काय आहे येथे आपण एका ध्येयासह प्रारंभ करणार अणि ते म्हणजे आपल्याला पॅरामीटर काही विशिष्ट स्तरावर ठेवायचे आहे तापमानासाठी आपण 25 डिग्री सेल्सियस असे समजू आणि आऊटपुटमधून समजा ज्या खोलीत मी बसलो आहे त्या खोलीत एक प्रतिक्रिया मार्ग मिळेल म्हणजे काही सेन्सर्स असतील जे तापमान वाचत असतील आणि ते काही अभिप्राय मूल्य परत पाठवतील एक कमप्यारेटर असेल जो हा feedback आपण जे काही वाचत आहे ते निर्धारित ध्येयपेक्षा कमी किंवा जास्त आहे की नाही हे तपासेल यावर अवलंबून आपल्याला अग्रेषित मार्गावर काही प्रकारचे corrective action पाठवावी लागेल जेणेकरून पॅरामीटरचे आउटपुट मूल्य निर्धारित लक्ष्याच्या शक्य तितक्या जवळ असेल Closed लूप कंट्रोल सिस्टम चा हा हेतू आहे आकृती थोड़ी अधिक नीट बघू या Goal बद्दल बोलूया आपण त्याला सेटपॉइंट म्हणतो आहोत त्याचा आपण एक स्तर सेट करीत आहोत जिथे आपल्याला एखाद्या भौतिक पॅरामीटरचे मूल्य मेन्टेन करायचे आहे आणि आउटपुट एका सेन्सरद्वारे मोजायचे आहे समजा माझा सेंटपॉइन्ट S आहे मोजलेली वैल्यू M आहे तर एरर S M असेल समजा ते एक सारखे असतील तर ठीक कारण तेव्हा माझा आउटपुट सेंटपॉइन्ट वर असेल परंतु त्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर एरर च्या आधारे येथे एक नियंत्रक असेल जो येथे बसलेला असेल नियंत्रक माझ्या सिस्टमसाठी कंट्रोल सिग्नल कसा तयार करावा याचा निर्णय घेईल तर येथे माझी सिस्टम माझे हीटर किंवा AC मशीन किंवा मी जे काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे ते आहे एक मायक्रोकंट्रोलर नियंत्रक यंत्रणा म्हणून कार्य करेल जे एक बुद्धिमान निर्णय घेईल आणि तो म्हणजे नियंत्रण सिग्नल कसे तयार करावे जेणेकरून माझे आउटपुट माझ्या सेट पॉइंटच्या शक्य तितक्या जवळ असेल येथेच नियंत्रकाची भूमिका येते आपण विचार केला तर controller ची रचना वेगवेगळी असू शकते प्रथम आपण काही उदाहरणे पाहू या रूम हीटरचे हे अगदी सोपे उदाहरण आहे समजा माझ्याकडे रूम हीटर आहे ज्याच्यावर मी आवश्यक तापमान सेट केले आहे मी येथे असे गृहित धरत आहे की मी थंड असलेल्या ठिकाणी आहे याचा अर्थ असा की तुम्ही गरम असलेल्या ठिकाणी रहात असाल तर ह्या उदाहरणाशी तुम्ही एकरूप होउ शकणार नाही तर समजा मी फारच थंड असलेल्या ठिकाणी राहतो आहे म्हणून मला रूम हीटर पाहिजे feedback path मध्ये एक तापमान सेन्सर असेल वास्तविक तपमान सेंस होइल कंपॅरटरला फरक सापडेल आणि forward path वर कंट्रोलर हीटर नियंत्रित करेल आणखी एक उदाहरण घ्या समजा मला DC मोटरचा वेग नियंत्रित करायचा आहे काही आवश्यक वेग निर्दिष्ट केला आहे समजा 100 रिव्होल्यूशन प्रति मिनिट 100 किंवा 100 RPM म्हणा फीडबॅक पाथ मध्ये एक स्पीड सेन्सर असेल तो एखाद्या मार्गाने वेग सेन्स करेल फारकावर अवलंबून कंट्रोलर मोटरचा वीज पुरवठा चालू किंवा बंद करण्यासाठी सक्रिय असेल जेणेकरून वेग कायम राहील कंट्रोलरच्या भूमिके विषयी बोलताना विविध प्रकारच्या कंट्रोलर यंत्रणा असू शकतात चला या सोप्या प्रकारच्या कंट्रोलर पासून सुरुवात करू ज्याला ऑन ऑफ कंट्रोलर म्हणतात ऑन ऑफ कंट्रोलर म्हणजे मापन केलेले मूल्य प्रीसेटपेक्षा कमी किंवा जास्त आहे की नाही यावर अवलंबून आपण डिव्हाइस चालू किंवा बंद करतो मी म्हटल्या प्रमाणे हा कंट्रोलरचा सर्वात सोपा प्रकार आहे जेथे कंट्रोल सिग्नलचे फक्त 2 स्तर आहेत तर कंट्रोलर एक आउटपुट तयार करेल 0 किंवा 1 0 म्हणजे बंद आणि 1 म्हणजे सुरु परंतु यामुळे आउटपुट व्हेरिएबलमध्ये दोलन होऊ शकत ही उजवी कड़ची आकृती बघा येथे मी दर्शवित असलेला आलेख म्हणजे तापमान विरुद्ध वेळ आलेख आहे समजा मी ज्या खोलीत बसलो आहे त्या खोलीत मी तपमान मोजतो आहे आणि माझ्या कड़े सेट टेम्परेचर आहे समजा 27 डिग्री सेल्सियस हे माझे controller output आहे जेव्हा तापमान 27 पेक्षा कमी असेल तेव्हा हीटर चालू होइल तापमान हळूहळू वर जाईल आता हे सेट पातळी ओलांडताच मी हीटर बंद करतो आता आपण पहा की आपण हीटर बंद करताच तापमान अचानक कमी होणे सुरू होत नाही कारण हीटर आधीच चमकत आहे म्हणून तापमान काही काळ वाढेल नंतर ते आणखी वाढणे थांबेल येथे या सारखे ओव्हरशूट होईल आणि नंतर आपण हीटर बंद केल्यास तापमान पुन्हा हळूहळू खाली जाणं सुरू होईल नंतर आपण पुन्हा हीटर चालू करा पुन्हा हीटर कॉइल गरम होण्यासाठी थोडा वेळ लागेल तर हे पुन्हा खाली जाईल आणि पुन्हा ही प्रक्रिया पुन्हा होइल आपल्याला दिसेल की सतत दोलन राहील अश्या प्रकारे हे वर खाली वर खाली असे वर खाली जात राहिल असे नाही की ते एका विशिष्ट स्तरावर खूप स्थिर असेल ते 26 28 26 28 असे काहीतरी होत राहिल खोली गरम करणे यासारख्या अनुप्रयोगांसाठी या प्रकारचे कंट्रोलर वापरले जातात जेथे लहान प्रमाणात फरक असल्यास फरक पडत नाही परंतु असे काही अनु प्रयोग आहेत जिथे आपल्याला पॅरामीटर अगदी जवळून नियंत्रित करण्याची आवश्यकता असते तेथे आपण या प्रकारचे साधे कंट्रोलर वापरू शकत नाही अश्या ठिकाणी थोडेसे परिष्कृत कंट्रोलर वापरले जातात जसकी प्रोपोरशनल कंट्रोलर किंवा P controller हे काय करते येथे माझा कंट्रोलर डिजिटल सिग्नल तयार करीत नाही आहे तर एनालॉग सिग्नल तयार करीत आहे जे माझ्या errorशी प्रोपोरशनल आहे माझ्या खोलीचे तपमान आणि माझे सेट तापमान बरेच भिन्न असल्यास मी हीटरला high व्होल्टेज पाठविन माझा फरक फारच लहान असेल तर मी हीटरला कमी व्होल्टेज पाठविन जेणेकरून हीटर अचानक गरम होणार नाही आणि ओव्हरशूट होणार नाही परंतु जर फरक खूप मोठा असेल तर मी एक मोठा व्होल्टेज पाठविन जेणेकरून हीटर लवकर गरम होइल अणि लवकरच सेट वैल्यू गाठेल पुन्हा तीच आकृती पाहिली तर जर एरर e असेल तर कण्ट्रोल सिग्नल e सोबत प्रमाणित असेल e 0 असल्यास आपण कोणतेही सुधारात्मक संकेत पाठवत नाही तेथे जे काही स्तर होते ते आपण तसेच ठेवतो ऑन ऑफ कंट्रोलरच्या तुलनेत या proportional controller चा काय फायदा आहे जर error मोठी असेल तर आपण मोठे corrective सिग्नल पाठवाल जेणेकरून error लवकर कमी होऊ शकेल म्हणून प्रतिसादाची वेळ कमी झाली आहे परंतु ओव्हरशूट अजूनही आहे तो वाढू शकतो आणि कमी देखील होउ शकतो या प्रकारचे ओव्हर शूटिंग अजूनही राहील कारण पहा तुम्ही अद्याप एक नियंत्रण सिग्नल पाठवित आहात जे एका प्रकारे पॅरामीटरचे मूल्य बदलेल आणि आपण त्वरित ते बंद करू शकत नाही यासाठी यास थोडा वेळ लागेल आणि तिथे काही ओव्हरशूटही होईल तर आपण पुढच्या चरणात त्यात एक derivative concept proportional आणि derivative controller जोडू कारण proportional controller मध्ये ओव्हरशूटची समस्या होती डेरीवेटिव भागात आपण सेट पॉइंट जवळ किती लवकर पोहचतो याची काळजी घेत आहोत डेरिवेटिव म्हणजे फरक मोजलेल्या व्हेरिएबलचे शेवटचे मूल्य वजा व्हेरिएबलचे वर्तमान मूल्य तर डेरिवेटिव हे सध्याचे मोजमाप आणि मागील मोजमापातील फरक आहे आपण सतत आउटपुट व्हेरिएबल मोजतो समजा मागील वेळी तापमान 21 असे होते आता ते 23 आहे म्हणजे ते 2 अंश वाढले आहे म्हणजे खूप वेगाने वाढत आहे असे असेल तर तुम्ही रेट कमी केला पाहिजे म्हणजे ओवरशूट होणार नाही येथे तयार झालेला कंट्रोल सिग्नल एरर सोबत प्रोपोरशनल असेल तसेच डिफरेंस सोबत देखील प्रोपोरशनल असेल याचा अर्थ असा की मागील मोजलेले मूल्य वजा आताचे मूल्य हे आपले डेरिवेटिव आहे हे अर्थातच या दोघांच्याही प्रोपोरशनल असेल प्रोपोरशनालिटी कांस्टेंट दोन्ही बाबतीत भिन्न असू शकते आपण जास्त महत्व प्रोपोरशनल ला देता की डेरिवेटिव ला देता याच्यावर हे अवलंबून असते ओव्हरशूट कमी करण्याच्या दृष्टीने PD कंट्रोलर अधिक चांगले कार्य करते कारण आपण जितक्या लवकर goal गाठाल तितके आपण control सिग्नल कमी करता जेणेकरून ओव्हरशूट कमी होते पण एक गोष्ट आहे हे PD कंट्रोलर P कंट्रोलरपेक्षा हळू आहेत कारण आपण मुद्दाम अभिसरण दर कमी करीत आहोत जर ते जवळ असेल तर आपण ते अधिक कमी करतो म्हणूनच ते कमी आहे परंतु दोलन कमी होईल आणि ओव्हरशूट देखील कमी असेल परंतु एक कमतरता अशी आहे की PD कंट्रोलमध्ये आउटपुट सेटपॉइंटच्या अगदी जवळ बनते म्हणजेच एरर लहान आहे परंतु काही काळा नंतर एरर जमा होतात आपण थोड्या प्रमाणात त्रुटीस परवानगी दिली तर या त्रुटी काळांतराने जोडल्या जातील म्हणून आपल्याला तिसर्या पॅरामीटरचा देखील विचार करणे आवश्यक आहे ते म्हणजे इंटीग्रल गणिता मध्ये अविभाजक हा ठराविक कालावधी साठी चा सारांश असतो जर आपण फक्त एरर जोडल्या तर हे अविभाज्याचे मूल्य परिभाषित करेल तर आपण एक तिसरा मुद्दा जोडू शकता जेथे काही काळानंतरा वर त्रुटीचा सारांश घेतल्यास आपल्याला आपण ह्या काळात किती त्रुटी एरर जमा केल्यात हे कळेल आपण आपल्या नियंत्रण अभिव्यक्ती मध्ये हा तिसरा टर्म जोडा एक एररशी प्रोपोरशनल असेल तो आपला P असेल एक डेरीवेटीव्हशी प्रोपोरशनल असेल तो D असेल आणि एक संचयित एरर सोबत प्रोपोरशनल असेल प्रमाण असेल तो I असेलहे तीन एकत्रीत घेतल्यास त्याला PID controller म्हणतात हेच PD कंट्रोलर आहे हे सर्वात पॉवरफुल आहे परंतु आता आपल्याकडे 3 वेगवेगळ्या गोष्टी टूयन करायला आहेत एका विशिष्ट अनुप्रयोगासाठी हे तीन काँस्टंट्स ऑफ प्रोपोरशनॅलिटी काय असतील ते ठरवण एक कठीण प्रश्न आहे आपल्याकडे सेट पॉईंट आहे आपल्याकडे मोजमाप यंत्रणा आहे कंट्रोलरमध्ये प्रोपोरशनल पार्ट आहे ईंटेग्रेल पार्ट आहे डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे आपण या सर्वांना जोडतो येथे Kp Ki आणि Kd काँस्टंट्स ऑफ प्रोपोरशनॅलिटी असू शकतात आणि आपण ज्या प्रोसेसला कंट्रोल करायचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी एक एकत्रीत नियंत्रण सिग्नल तयार करू आता पुन्हा मी तुम्हाला सांगितले की हे करणे सर्वात कठीण आहे परंतु एकदा आपण हे बरोबर ट्यून केले तर हे सर्वांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल PID नियंत्रक या दृष्टीने एम्बेडेड सिस्टम अँपप्लिकेशन्समध्ये चांगले आहे कारण आपण काही उपकरणे नियंत्रित करण्याबद्दल बोलत आहोत आणि ती सगळी अभिप्राय नियंत्रण प्रणाली वर आहेत आपण रेफ्रिजरेटरसारख्या काही उपकरणांसाठी योग्य मोड ऑफ कंट्रोल निवडू शकता ज्यासाठी ऑन ऑफ नियंत्रण पुरेसे आहे परंतु आपण अधिक परिष्कृत अनुप्रयोगांमध्ये PD नियंत्रण किंवा PID नियंत्रण वापरू शकता जेथे आउटपुटमधील त्रुटी विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त सहन केल्या जाऊ शकत नाहीत हा टेबल फरक सारांशित करतो आहे परंतु या सर्व गोष्टी खरोखरच आवश्यक नसतात तुम्ही जर एप्लिकेशन मध्ये नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पॅरामीटरबद्दल नीट समजून घेतल तर नियंत्रणाची योग्य पद्धत निवडू शकता आपण येथे दाखवणार असलेल्या प्रयोगांमध्ये ऑन ऑफ कंट्रोल वापरणार आहोत कारण ते दर्शविणे सोपे आहे आणि प्रोग्राम लिहिणे देखील सोपे आहे ऑन ऑफ कंट्रोल वापरायचा कि PID कंट्रोल वापरायचा हे पूर्णपणे आपल्या सॉफ्टवेअरवर अवलंबून आहे हार्डवेअरचा काहीही संबंध नसतो आपण या व्याख्यानमालेच्या शेवटी पोहोचलो आहोत आपण येथे नियंत्रण प्रणाली बद्दल काही मूलभूत संकल्पनांवर चर्चा केली आहे विशेषत अभिप्राय नियंत्रण प्रणाली आणि एरर कमी करण्यासाठी काही कंट्रोल सिग्नल्स तयार करण्या विषयी चर्चा केली धन्यवाद